'मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट' या कोर्समधील दुसर्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे मागील मॉड्यूलमध्ये आपण S पॅरामीटर्सचे मूलभूत गुणधर्म पाहिले होते या मॉड्यूलमध्ये आपण S पॅरामीटर्सच्या गुणधर्मांवर विशेषत 2 पोर्ट नेटवर्कशी संबंधित चर्चा सुरू ठेवू तर आपण मागील मॉड्यूलमध्ये पाहिले की 2 विशेष प्रकरणांसाठी नेटवर्कचे 2 विशेष गुणधर्म असतात आणि ते म्हणजे परस्पर क्रिया आणि लॉसलेनेस अशा नेटवर्कच्या S पॅरामीटर्ससाठी आपण काही विशेष अटी ठरवू शकतो ज्यांचे त्यांनी समाधान केले पाहिजे तर आपण 2 पोर्ट नेटवर्कबाबत चर्चा चालू ठेवू या 2 पोर्ट नेटवर्कसाठी आपले S पॅरामीटर मॅट्रिक्स असे काहीसे असेल जर उपकरण लॉसलेस असेल तर परस्पर क्रिया करण्याच्या अटीसह प्रथम प्रारंभ करू या आणि हे मॅट्रिक्स सममित म्हणजे सिमेट्रिक असले पाहिजे जर परस्परसंबंध असण्या व्यतिरिक्त हे लॉसलेस असेल तर आता येथे मी असे सांगणे आवश्यक आहे की सर्व निष्क्रीय नेटवर्क परस्पर संबंधित आहेत म्हणून जर मी असे म्हणालो की जर मी एखाद्या परस्परसंबंधित आणि लॉसलेस नेटवर्कचा संदर्भ घेत असेल तर जेव्हा असे नेटवर्क असते ज्यामध्ये केवळ निष्क्रीय प्रतिक्रियाशील घटक असतात जसे इंडक्टन्स आणि कॅपेसिटन्स पण त्या नेटवर्कमध्ये कोणतेही रेझीस्टन्स नसतात तर जर हे लॉसलेस असेल तर आपल्याला अशी अट माहित आहे की S हर्मिटियन जेथे U आयडेंटिटि मॅट्रिक्स आहे जर मी माझ्या S पॅरामीटर मॅट्रिक्सचा विस्तार केला तर मला S 21 हे S 12 च्या समान मिळेल कारण परस्पर संबंध ज्याची आपण आधीपासूनच चर्चा केली आहे पुढे सिद्धतेमध्ये आणखी पुढील काम करत आहोत जेणेकरुन हे S हर्मिटियन S वेळा S आपण अनुसरण करू शकतो म्हणून मुळात जर आपण हे मॅट्रिक्स गुणाकार सोडवले तर आपल्याला काय मिळेल आणि मग हे आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या समान असले पाहिजे जेणेकरून पहिल्या समीकरणापासून आणि हे समीकरण म्हणून आपल्याकडे समीकरणाचे चार संच आहेत म्हणून जर त्यांना 1 2 3 4 हे लेबल लावले तर या समीकरणातून आणि हे समीकरण आपण थेट असे लिहू शकता या दोन समीकरणावरून जेथे हे त्यांच्यासाठी समान आहे म्हणून मुळात ही संज्ञा संपुष्टात येते म्हणून येथून आपण सहजपणे S 11 च्या मॉड्यूलस लिहू शकतो जो S 22 च्या मॉड्यूलस बरोबर आहे दुसर्या शब्दात S 1 1 आणि S 2 2 यांचे समान परिमाण असणे आवश्यक आहे आणि S 1 2 या समीकरणातून S 1 2 वर्ग हा 1 वजा S 1 1 वर्ग इतके असेल तर हे असे दर्शविते की S 1 2 चे मॉड्यूलस 1 वजा S 1 1 वर्ग च्या वर्गमूळाच्या समान आहे आता समजा आपण S मापदंड म्हणजे पॅरामीटर परिभाषित केले जे क्लिष्ट आहेत जर आपण S पॅरामीटर्सची व्याख्या जर टप्प्याटप्प्याने केली तर परिमाण आणि युक्तिवाद म्हणजे आर्ग्यूमेंट S 2 2 S 1 1 बरोबर असेल कारण S 2 2 परिमाण S11 इतकेच आहे परंतु नंतर त्यांच्यात भिन्न टप्प्यात म्हणजे फेजमध्ये भिन्न आर्ग्यूमेंट संज्ञा असू शकतात म्हणूनच मी S 1 1 साठी थीटा 1 आणि S 2 2 साठी थीटा 2 निवडली आहे आणि S 1 2 मी हे निवडले असल्यास आणि त्याचा फेजर हा थीटा 1 असावा आता लक्षात घ्या की मला S 1 1 चे परिमाण माहित असेल तर मला S 2 2 चे परिमाण देखील माहित आहे आणि मला S 1 2 ची परिमाण देखील माहित आहे या समीकरणांमधून या संबंधातून आपण आपल्यास काय करायचे ते पाहूया जर आपल्याला S 1 1 परिमाण माहित असेल तर आपल्याला S 2 2 परिमाण S 1 2 परिमाण माहित आहे परंतु आपल्याला अद्याप थीटा 1 थीटा 2 थीटा 1 2 ची मूल्ये शोधावी लागतील तर या टप्प्यावर आपल्याकडे 4 अज्ञात आहेत ते थीटा 1 थीटा 2 थीटा 1 2 आणि S 1 1 परिमाण तर या टप्प्यावर 2 पोर्ट नेटवर्क म्हणजेच संपूर्ण वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी अद्याप आपण 4 पॅरामीटर्स म्हणजेच पॅरामीटर्सची संख्या कमी करू शकतो की नाही ते पाहूया आता आपल्याकडे आणखी 2 समीकरणे आहेत ज्या प्रमाणे आपण समीकरणांचा अजून एक संच पाहिला जर आपण या मॅट्रिक्सकडे परत गेलो तर आपल्याकडे अजूनही हे समीकरण आहे म्हणजे S 1 2 संयोग म्हणजे काँजूगेट वेळा S 1 1 अधिक S 2 2 काँजूगेट वेळा S 1 2 बरोबर शून्य आहे म्हणून जर आपण हे समीकरण केले तर या अटी काढून टाकू या यामुळे काही गोंधळ होऊ शकतो हे त्या समीकरणाकरिता फक्त एक लेबल आहे त्या समीकरणातून आपण काय शोधू शकतो ते आहे आता मी फेसरच्या दृष्टीने S पॅरामीटर्स लिहित आहे आता हे सोपे केल्याने आपल्याला मिळेल की कारण S 2 2 S 1 1 सारखे असल्यामुळे तर हे सर्व परिमाण रद्द होतील आणि शेवटी आपल्याला काय मिळेल तर शेवटी हे सोपे करणे म्हणजे आता हे समीकरण डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला तुलना करणे जे आपण सहजपणे लिहू शकतो किंवा हे अंतिम पदावली आहे म्हणून आपण येथे काय केले ते म्हणजे दुसर्या व्हेरिएबलची म्हणजे चल याची गरज दूर केली म्हणून आपण सुरुवातीलाच असे सांगितले की आपल्याला प्रणाली वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी आपल्याला 4 अधिक व्हेरिएबलची आवश्यक आहे तर आपल्याला 4 आवश्यक असल्यास तर आता या संबंधासह आपण ही आवश्यकता 3 पर्यंत कमी केली आहे म्हणून जर आपल्याला S 1 1 परिमाण थेटा 1 आणि थेटा 2 माहित असेल तर आपण पूर्णपणे लॉसलेस आणि परस्परसंबंधित 2 पोर्ट नेटवर्क दर्शवू शकतो आता आपण S पॅरामीटर्सची थेट गणना कशी करू शकतो ते पाहू पूर्वीच्या व्याख्यानामध्ये आपण पाहिले की एक मार्ग असा आहे की तेथे S पॅरामीटर्सशी संबंधित एक सूत्र म्हणजे फॉर्म्युला आहे जो आपण वापरू शकतो जेणेकरून कोणत्याही नेटवर्कसाठी आपण प्रथम Z पॅरामीटर्स किंवा वाय पॅरामीटर्स शोधू शकतो आणि मग ते शोधण्यासाठी त्या सूत्राचा म्हणजे फॉर्म्युलाचा वापर करू शकतो S पॅरामीटर्स किंवा आपण S पॅरामीटर्स जाणून घेऊ इच्छित असल्यास आणि आपण वाय पॅरामीटर्स सुद्धा शोधू इच्छित असल्यास आपण उलट करू शकतो परंतु समजा आपल्याला प्रथम तत्त्वांमधून S पॅरामीटर्स शोधायचे असतील तर आपण कसे जायचे त्यासाठी आपण एक अगदी साधे उदाहरण घेऊ आपण या साठी एक नवीन स्लाइड वापरू समजा माझ्याकडे हे एक साधे नेटवर्क आहे जसे की हे एक साधे सिरीज रीऍक्टर आहे तर समजा पोर्ट 1 आणि पोर्ट 2 वर अनुक्रमे Z 1 आणि Z 2 हे वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्सेस आहे आता आपल्याला या प्रणालीचे सर्व S पॅरामीटर्स शोधायचे आहेत आता आपण पहात असलेली पहिली गोष्ट ही आहे की ही लॉसलेस प्रणाली आहे ही एक परस्पर प्रणालीदेखील आहे कारण आपल्याकडे S 1 2 हे S 2 1 च्या बरोबर असणे आवश्यक आहे आता S 1 1 शोधायचे आहे S 1 1 ची अशी व्याख्या केली गेली आहे जर आपल्याकडे इन्सिडेंट वेव्ह म्हणून A 1 असेल आणि B 1 रिफ्लेक्टीव्ह वेव्ह असेल तर त्याचप्रमाणे पोर्ट 2 येथे इन्सिडेंट वेव्ह म्हणून A 2 असेल आणि B 2 रिफ्लेक्टीव्ह वेव्ह आहे तर मग हे A 2 हे शून्य बरोबर आहे आणि प्रश्न हा आहे की आपण A 2 बरोबर शून्य कसे बनवू शकतो तर आपण पाहू की आपण A 2 बरोबर 0 कसे बनवू शकतो समजा आपण पोर्ट 2 वर Z 2 हा भार जोडला आहे आता भार Z 2 पर्यंत पोहोचणाऱ्या वेव्हचा परावर्तीत गुणक काय असेल गॅमा एल हा Z 2 वजा वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स इतका असेल आपल्याला माहित आहे की पोर्ट 2 मधील वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स Z 2 आहे आणि पोर्ट 1 वरील वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स हा Z 1 आहे तर गॅमा एल Z 2 असेल म्हणजे भार वजा वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स जो Z 2 भागिले Z 2 अधिक Z 2 च्या समान आहे आणि हे शून्याच्या बरोबरीचे आहे आता जर मी B 2 च्या दृष्टीने A 2 लिहिला तर संबंधित A 2 हा B 2 गुणिले गॅमा एल बरोबरीचा असेल कारण या वेळी गॅमा एल परावर्तीत गुणांक आहे म्हणून हा संबंध वैध असेल परंतु नंतर गॅमा एल हा शून्य असल्यामुळे हे देखील शून्याच्या बरोबरीचे आहे आपण आपल्याकडे पोर्ट 2 वर मॅच लोड Z 2 जोडून आपण A 2 काढून टाकला आहे तर आता आपण S 1 1 ची पहिली अट शोधू शकतो जी आपल्याला पूर्ण करायची आहे ती अट म्हणजे B 1 S 1 1 हा B 1 भागिले A 1 आणि A 2 बरोबर शून्य आहे म्हणून आपण ते केले आता B 1 म्हणजे काय या सर्कलसाठी B 1 भागिले A 1 काय आहे असे आपण म्हणू शकतो की ते गॅमा इन समान आहे गॅमा इन चे वर्णन B 1 भागिले A 1 कोणतेही निर्बंध नसताना गॅमा इन आणि S 1 1 मधील फरक आहे की गॅमा साठी S 1 1 साठी आपल्याकडे A2 बरोबर शून्य असणे आवश्यक आहे परंतु त्यामध्ये गॅमा इन साठी A 2 हा शून्या समान असणे आवश्यक नाही परंतु नंतर हा भार जोडून आपण हे सर्किट ज्या प्रकारे बनविले आहे त्यात आपण A 2 काढून टाकला आहे म्हणून आता A 2 नेहमी शून्य असेल आणि म्हणून या संपूर्ण सर्किटसाठी S 1 1 हा गॅमा इन च्या समान असेल संपूर्ण सर्किट म्हणजे हे सर्किट अधिक लोड Z 2 म्हणजे आता गॅमा इन आपणास माहित आहे की गॅमा इन म्हणजे Z इन वजा पोर्ट 1 मधील वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स भागिले Z इन अधिक Z 1 च्या बरोबरीचा आहे तर मग आपण Z 1 काय आहे हे शोधू शकतो नंतर आपण गॅमा इन काय आहे ते शोधू आणि म्हणूनच S 1 1 म्हणजे काय ते शोधू म्हणून या सर्किटसाठी S Z इन म्हणजे काय ते पाहू Z इन चे मूल्य हे आहे कारण Z हा जेएक्सच्या सिरीजमध्ये जोडला आहे म्हणूनच गॅमा इन हा Z इन वजा Z 1 भागिले Z इन अधिक Z 1 म्हणजे Z 2 वजा Z 1 अधिक जेएक्स भागिले Z 2 अधिक जेएक्स अधिक Z 1 इतका असेल यावरून आपण हे देखील तपासू शकतो की हे लॉसलेस आहे आणि हे एक परस्परसंबंधी नेटवर्क आहे ही संपूर्ण गोष्ट S 11 इतकी आहे आता पहा आपण अशाच प्रकारे पुढे गेलो तर आपण S 2 2 शोधू शकतो आणि आपण हे तपासू शकतो की मॉड्यूलस S 1 1 हा S 2 2 च्या समान असेल आणि ही समानता या सर्किटच्या लॉसलेस आणि परस्परसंबंधित गुणधर्मामुळे आहे आणि या संबंधामुळे आपण त्याला 2 पोर्ट नेटवर्कसाठी एक अट दिली आहे आपण आधीच काही स्लाइड्स पाहिल्या आहेत आपण त्यांना तपासू करू शकता की याचा मॉड्यूलस हा S 2 च्या मॉड्यूलस प्रमाणेच असेल खरं तर फक्त सममितीपासून आपण लिहू शकतो की S 2 2 काय असेल जर S 1 1 या पदावलीद्वारे दिले गेले असेल तर S 2 2 असे काहीतरी असेल तर Z 1 आणि Z 2 एकमेकांत बदलले जातील आणि यावरून आपण सहजपणे हे तपासू शकतो की S 1 1 परिमाण आणि S 2 2 परिमाण समान असेल जर आपल्याला S 2 1 पॅरामीटर किंवा S 1 2 पॅरामीटर शोधायचा असेल तर हे पाहू की आता S 2 1 हा B 2 भागिले A 1 आणि A 2 बरोबर शून्य असा आहे तर पुन्हा आपल्याकडे A 2 शून्यासमान असणे आवश्यक आहे आता आपल्या सर्किटवर परत जाऊन पाहिले तर A 2 शून्यासमान बनवण्यासाठी आपण अशाच प्रकारे लोड Z 2 ला जोडले परंतु पुढे काय करावे समजा I 1 आणि I 2 हे अनुक्रमे पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मध्ये वाहणारे विद्युत प्रवाह आहेत तर आपल्याला माहित आहे की I 1 हे वजा I 2 च्या बरोबरीचे आहे जर आपण हे समीकरण सामान्यीकृत इनपेड प्रवाहांच्या बाबतीत लिहिले तर आपल्याला माहित आहे की आपण हे असे लिहू शकता I 1 चे परिमाण जे आपल्याला माहित आहे तेवढेच आहे सामान्यीकृत I 1 हे A 1 वजा B 1 भागिले Z 1 आहे म्हणजे A 2 वजा सामान्यीकृत I 2 समान आहे हे असे दिले आहे आपल्याला माहित आहे की या कनेक्शनद्वारे A 2 हे शून्य केले आहे येथून आपण हे खाली लिहू शकतो A 1 वजा B 1 भागिले Z 1 चे वर्गमूळ बरोबर बी 2 भागिले Z 2 चे वर्गमूळ च्या बरोबरीने येथून जर आपण दोन्ही बाजूंनाA 1 ने विभाजित केले तर आपल्याला जे मिळेल ते 1 वजा B 1 भागिले ए 1 भागिले Z 1 चे वर्गमूळ हे B 2 भागिले A 1 भागिले Z 2 चे वर्गमूळ च्या बरोबर आहे म्हणून आपल्याला हे माहित आहे की हे S 1 1 च्या बरोबर आहे तर मग असे सूचित होते की Z 1 च्या वर्गमूलवर 1 वजा S 1 1 S 2 च्या बरोबर आहे 1 आणि हे S 21 च्या समान आहे जे आपल्याला माहित आहे येथून आपण S 2 1 साठी Z 2 भागिले Z 1 चे वर्गमूळ समान मिळवू शकतो आणि मग आपल्याला मिळालेली अशी S 2 1 ची अंतिम पदावली ही आहे आता आपल्याला माहित आहे ही 2 पोर्ट नेटवर्कचा मूलभूत गुणधर्म ज्याची आपण चर्चा केली आपण येथे अगदी सोप्या प्रकरणात चर्चा केली आणि अधिक क्लिष्ट सर्किट्ससाठी I 1 आणि I 2 मधील संबंध शोधण्यासाठी आपल्याला अधिक विस्तृत नेटवर्क विश्लेषणाची आवश्यकता असेल परंतु मूलभूत पद्धत येथे समान आहे जे आपणास प्रथम I 1 आणि I 2 किंवा B 1 आणि B 2 मधील संबंध सापडले पाहिजे आणि नंतर सामान्यीकृत व्होल्टेजेस आणि सामान्यीकृत विद्युत् प्रवाहाच्या संदर्भात हे आहे आणि नंतर पुढे आपण सामान्यीकृत इन्सिडेंट व्होल्टेज आणि सामान्यीकृत परावर्तीत व्होल्टेजच्या संदर्भात सामान्यीकृत प्रवाह आणि सामान्य व्होल्टेज विस्तृत करा आणि त्यानंतर त्यापासून आपल्याला आवश्यक इन्सिडेंट आणि परावर्तीत व्होल्टेज आणि प्रवाह शोधण्यासाठी आवश्यक S पॅरामीटर्स मिळतील तेव्हापासून आतापर्यंतचे काही अन्य उपयोग आहेत जसे मी सांगितले की 2 पोर्ट नेटवर्क हे मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले आहे ते मायक्रोवेव्ह नेटवर्कचे सर्वात सामान्य प्रकार आहे येथे काही अद्वितीय गुणधर्म किंवा अनन्य परिणाम आहेत किंवा 2 पोर्ट नेटवर्कशी संबंधित अद्वितीय पॅरामीटर्स आहेत की ते कसे मिळवायचे आणि त्या गोष्टीची काय आवश्यकता आहे ते मी आपल्याला दर्शवू इच्छितो म्हणून सर्व 2 पोर्ट नेटवर्कशी संबंधित नेहमीच महत्वाचे असे एक पॅरामीटर म्हणजे इनपुट परावर्तीत गुणांक म्हणून ओळखले जाते या 2 पोर्ट नेटवर्कसाठी आपण A आणि B मधील S B संबंध यासारखे लिहू शकतो आणि नंतर पोर्ट 2 वर A 2 इन्सिडेंट आहे जसे मी वर्णन करतो तेव्हा प्रत्यक्षात ते लोड पासून परावर्तीत मानले जाऊ शकते तर मग हे समीकरण म्हणून लिहू शकतो आता हे दुसरे समीकरण सोडविल्यास B 2 मिळेल जो S 21 भागिले 1 वजा S 22 गुणिले गॅमा l संपूर्ण वेळा A 1 आणि नंतर आपण या समीकरणामध्ये हे मूल्य घातल्यास आपल्यास B 1 साठी A 1 हा S 11 अधिक S 12 गॅमा l वेळा S 21 भागिले 1 वजा S 2 2 गॅमा l मिळते येथून आपल्याला गॅमा इन साठी एक पदावली मिळेल कारण इनपुट परावर्तीत गुणांकातील गॅमा इन केवळ या गॅमा इनने दिलेला आहे जो B 1 भागिले A 1 बरोबर आहे 1 तर मग ही संपूर्ण गोष्ट म्हणजे माझे गॅमा इन असेल किंवा मी योग्यरित्या लिहू शकतो कारण गॅमा इन B 1 भागिले A 1 जे S 1 1 अधिक S 1 2 S 2 1 गॅमा l भागिले 1 वजा S 2 2 गुणिले गॅमा l आहे आता सर्व 2 पोर्ट नेटवर्कसाठी हे एक महत्त्वाचे पॅरामीटर आहे कारण आपण पाहिले आहे की चांगले इनपुट जुळविण्यासाठी हा गॅमा इन शक्य तितके कमी असणे आवश्यक आहे आता सहसा आपले S 1 1 वर कोणतेही नियंत्रण नसते समजा आपल्याला एक एम्पलीफायर दिले आहे S 1 1 एक प्रकारचा स्थिर असतो परंतु आपल्याकडे गॅमा 1 वर काही नियंत्रण असते जर गॅमा 1 हा शून्याबरोबर असेल तर गॅमा इन हा S 11 पर्यंत कमी होईल आता त्याचप्रकारे ज्या प्रकारे आपण गॅमा इन साठी पदावली लिहिली आहे त्याचप्रमाणे आपण गॅमाआऊट साठीदेखील एक पदावली लिहू शकतो ज्यास आउटपुट रिफ्लेक्शन गुणांक असे म्हणतात फक्त सममितीचे अनुसरण करून आपल्याला या गॅमाआऊट चे मूल्य मिळणे शक्य आहे म्हणून पुन्हा त्याचप्रमाणे जसे गॅमा इनच्या किंमतीप्रमाणे गॅमा आऊटलादेखील जास्त अनुप्रयोगांमध्ये प्राधान्य दिले जाते आपण गॅमाआऊट शक्य तेवढे कमी असणे पसंत करतो आणि म्हणूनच हे दोन्ही गॅमा इन आणि गॅमा आऊट कमी असल्यास मग ती एक चांगली जुळणी मानली जाते आता एक साधे उदाहरण मी हे दाखवू इच्छितो की एटेन्युएटरचे S पॅरामीटर मॅट्रिक्स सोपे आहे एटेन्युएटर हे 2 पोर्ट डिव्हाइस आहे ज्याचे S पॅरामीटर मॅट्रिक्स या मॅट्रिक्सद्वारे दिले गेले आहे हे S 1 2 देखील आहे जे शून्य आहे तर S 1 1 आणि S 2 2 हे दोन्ही शून्य आहेत आणि गॅमा आउट S 2 1 गॅमा S S 1 2 बरोबर असणे आवश्यक आहे आता S भागिले एक वजा S 1 1 गॅमा S जेथे की हे गॅमा S जनरेटर परावर्तीत गुणांक आहे जसा लोड परावर्तीत गुणांक आता S 1 1 हा शून्य आहे म्हणून हे S 2 1 गॅमा S S 1 2 पर्यंत कमी केले पाहिजे आणि नंतर हे परस्पर उपकरण आहे म्हणून मी यासारखे परिमाण लिहिल्यास आपल्याकडे S 2 1 वर्ग आहे तर गॅमा आऊट कमी करण्यासाठी आपण पाहतो की एकतर आपण गॅमा S शून्य झाला पाहिजे किंवा आपण आपल्या प्रणालीची अशी रचना केली पाहिजे की S ga 2 1 परिमाण वर्ग शक्य तितके कमी पाहिजे म्हणून या व्याख्यानाच्या सारांशात मी हे सांगू इच्छितो की आपल्या या व्याख्यानात आपण 2 पोर्ट नेटवर्कच्या S पॅरामीटर्सच्या मूलभूत गुणधर्मांबद्दल अधिक खोलवर माहिती घेतली आहे मागील मॉड्यूलमध्ये आपण फक्त कोणत्याही सामान्य नेटवर्कच्या कोणत्याही पोर्टमधील गुणधर्मांवर विचार केला आहे आपण येथे 2 पोर्ट नेटवर्कचे गुणधर्म पाहिले आहेत कारण मी सांगितले आहे की 2 पोर्ट नेटवर्क अतिशय व्यापकपणे वापरले जाते आणि 2 मुख्य पॅरामीटर्स जे इंसिडेंट जुळणीशी संबंधित आहेत ते म्हणजे गॅमा इन आणि गॅमा आउट आहेत आता आपण पाहिले की 2 पोर्ट नेटवर्कसाठीदेखील समीकरणे लिहिणे खूपच सोपे आहे तेथे बरीच समीकरणे गुंतलेली आहेत म्हणून आता कल्पना करा की आपल्याकडे अनेक पोर्ट नेटवर्क एकमेकांशी जोडलेले आहेत किंवा 2 पोर्ट नेटवर्क जे 3 पोर्ट किंवा 4 पोर्ट शी जोडलेले आहेत जेणेकरून अशा पोर्टचे समीकरणे लिहिणे फारच अवघड होते आणि कदाचित त्यास बराच वेळ लागतो आणि सामान्यतः त्याचे विश्लेषण करणे अवघड जाते आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पोर्ट असताना ते सोपे बनविण्यासाठी आपल्याकडे सिग्नल फ्लो आलेख आहे आणि आपण पुढील मॉड्यूलमध्ये सिग्नल फ्लोचा आलेख पाहू विशेषत जेव्हा आपल्याकडे इन्सिडेंट आणि परावर्तीत वेव्हज विचारात घ्याव्या लागतात आणि अशा सिग्नल फ्लो आलेखाचे विश्लेषण करण्याच्या काही पद्धती आहेत जेणेकरुन आपण अशा समीकरणाचा वापर करून येथे गॅमा इन आणि गॅमा आऊट साधित केलेली इनपुट आणि आउटपुट परावर्तीत गुणांक शोधू शकू सिग्नल फ्लो ग्राफ अधिक द्रुतपणे हे कसे शोधू शकतो ते आपण पुढील मॉड्यूलमध्ये पाहू